या आठवड्यामध्ये आपण नेटवर्कच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण सर्किटच्या लिनिएरिटीने सुरुवात केली आणि होमोजिनीटी एडीटीव्हीटी बद्दल चर्चा केली त्यानंतर सुपरपोझिशन थिअरम पाहिला आणि सोर्स ट्रान्सफॉर्मेशन ड्यूएलिटी ह्या कन्सेप्टची चर्चा केली त्यानंतर सर्वात शेवटी आपण थेवेनिन्स थिअरम सुरू केला मागच्या आठवड्यात विशेषतः आपण इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस घेऊन थेवेनिन्स थिअरमची चर्चा केली परंतु या क्लासमध्ये आपण जास्तीत जास्त डिपेंडंट व्होल्टेज किंवा करंट सोर्सेस घेऊन थेवेनिन्स थिअरमची चर्चा करणार आहोत तर आता सुरुवात करूया सर्वप्रथम मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बोललो याचा आढावा घेऊया आपण थेवेनिन्स थिअरम बद्दल बोललो त्यामध्ये पाहिले की कोणतेही दोन टर्मिनल असलेले लिनियर सर्किट त्याच्या इक्विव्हॅलेंट सर्किटने रिप्लेस होते दोन टर्मिनल्समधील ओपन सर्किट व्होल्टेज VThम्हणजे त्या सर्किटमधील व्होल्टेज सोर्स असतो आणि त्याबरोबर सिरीजमध्ये असणारा दोन टर्मिनल्स मधील इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RThअसतो हे इक्विव्हॅलेंट सर्किट काढताना इंडिपेंडेंट सोर्सेस बंद केलेले असतात त्यामुळे जेव्हा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RTh काढायचा असतो तेव्हा आपण इंडिपेंडेंट सोर्सेस बंद करतो म्हणजे इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किट करायचा आणि इंडिपेंडेंट करंट सोर्स ओपन सर्किट करायचा जर आपल्याकडे खूप मोठे सर्किट असेल आणि आपल्याला दोन टर्मिनल्स मधील लोडचा अभ्यास करायचा असेल तेव्हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे उरलेले सर्किट म्हणजे नोड a आणि b च्या ठिकाणी असलेले व्होल्टेज आणि रेझिस्टन्स असतील ह्या व्होल्टेजला थेवेनिन्स व्होल्टेज आणि रेझिस्टन्सला थेवेनिन्स रेझिस्टन्स असे सेट करायचे या दोन्ही केसेसमध्ये आपण पाहू शकतो की टर्मिनल a आणि b च्या ठिकाणी V I कॅरेक्टरीस्टिक्स सारख्याच असतील त्यामुळे ज्यांच्या V I कॅरेक्टरीस्टिक्स सारख्याच असतात ती दोन्ही सर्किट्स इक्विव्हॅलेंट असतात मागच्या लेक्चरमध्ये आपण याचीच चर्चा केली होती आणि आपल्याला समजले की जेव्हा इंडिपेंडेंट सोर्सेस बंद असतात तेव्हा लिनियर 2 टर्मिनल सर्किटच्या ठिकाणी असणारे ओपन सर्किट व्होल्टेज हेच थेवेनिन्स व्होल्टेज असते आणि टर्मिनलकडील इनपुट रेझिस्टन्स म्हणजे RTh असतो टर्मिनल a आणि b कडे पाहिले तर जो इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स दिसत आहे तोच थेवेनिन्स रेझिस्टन्स आहे थेवेनिन्स रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दोन केसेस पहाव्या लागतील याची आपण चर्चा केली होती पहिली केस काय होती पहिल्या केसनुसार नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस नसतात आणि सर्व इंडिपेंडेंट सोर्सेस आपण बंद करतो तेव्हा व्होल्टेज सोर्सला शॉर्टसर्किट आणि करंट सोर्सला ओपन सर्किट करावे लागते आणि त्यानंतर वरील आकृतीत दाखवल्यानुसार टर्मिनल्स a आणि b च्या मध्ये आपल्याला RTh हा नेटवर्कचा इनपुट रेझिस्टन्स मिळेल आता ह्या सेशनमध्ये आपण दुसऱ्या केसबद्दल अधिक चर्चा करणार आहोत ह्या केसनुसार नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस आहेत डिपेंडंट सोर्स सर्किटच्या कोणत्यातरी व्हेरिएबलवर अवलंबून असल्यामुळे आपण त्यांना बंद करू शकत नाही त्यामुळे आपण डिपेंडंट सोर्स सर्किटमध्ये तसेच ठेवू आणि फक्त इंडिपेंडेंट सोर्स बंद करू आणि त्यानंतर टर्मिनल a b ला v0व्होल्टेज वापरू आणि करंट i0काढू तर याचा अर्थ काय होतो जर आपल्या सर्किट मधील इंडिपेंडंट सोर्सेस शून्य सेट केले नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस तसेच ठेवले आणि टर्मिनल a b ला v0व्होल्टेज दिले तर आपल्याला सप्लाय करंटi0मिळेल ह्या केसमध्ये जर किरचॉफ व्होल्टेज लॉ किंवा किरचॉफ करंट लॉच्या साह्याने आपण सर्किट सोडवले तर आपल्याला थेवेनिन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यु v0i0 मिळेल जेव्हा आपल्या सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्स उपलब्ध असेल तेव्हा तो आपल्याला सर्किटमधून काढता येणार नाही त्यामुळे आधी सगळे इंडिपेंडेंट सोर्सेस आपल्याला सर्किटमधून काढावे लागतील आणि v0व्होल्टेज देऊन करंट i0 मोजावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला थेवेनिन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यु काढता येईल तसेच करंट सोर्स घेऊनसुद्धा RThची व्हॅल्यु काढता येईल त्यामुळे व्होल्टेज ऐवजी जर आपण करंट दिला तर या दोन टर्मिनल्सच्या ठिकाणी आपण व्होल्टेज मोजाल आणि पुन्हा एकदा आपल्याला v0i0अशी RThची व्हॅल्यु मिळेल त्यामुळे या दोन्ही केसेसमध्ये आपण त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरू शकता आणि शेवटी आपल्याला सारखाच परिणाम मिळेल जेव्हा सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्सेस असतात तेव्हा आपल्याला कोणत्या प्रक्रियेचे अनुसरण करण्याची आवश्यकता असते सर्वात आधी आपल्याला इंडिपेंडेंट सोर्सेसना शून्य करावे लागेल आणि थेवेनिन्स रेझिस्टन्स RThची व्हॅल्यु काढावी लागेल डिपेंडंट सोर्सेस सर्किटमध्ये तसेच ठेवावे लागतील नेटवर्कमध्ये डिपेंडंट सोर्सेस असल्यामुळे आपल्याला नेटवर्कला टर्मिनल्सच्या बाहेरून व्होल्टेज v0किंवा करंट सोर्स i0ने उत्तेजित करावे लागेल कॅल्क्युलेशन सोपे होण्यासाठी साधारणतः आपण v0ची व्हॅल्यु 1 घेतो आणि सर्किट लिनियर आहे त्यामुळे आपण होमोजिनीटी कन्सेप्ट वापरतो त्यामुळे जरी ते 1 व्होल्ट किंवा 10 व्होल्ट असले तरी त्याप्रमाणात सर्किटचा प्रतिसाद वाढतो आणि सर्किट लिनियर असल्यामुळे टर्मिनलला आपल्याला हवे असलेले व्होल्टेज देणे खूप सोपे होते पण कॅलक्युलेशन्स सोपी करण्यासाठी 1V व्होल्टेज सर्वात सोपे असते आता सर्किटमध्ये आपण v0व्होल्टेज मिळवले आहे त्यामुळे आपल्याला i0 करंटची व्हॅल्यु काढावी लागेल त्यामुळे KVL किंवा KCL वापरून आपण i0करंटची व्हॅल्यु मोजू शकतो त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करत असलेल्या थेवेनिन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यु v0i0असेल येथे v01V असल्यामुळे त्याची व्हॅल्यु 1i0 होईल आपण 1A करंट सोर्स सर्किटमध्ये घेतला तर RThची व्हॅल्यु v01असेल कारण करंट 1A आहे आता सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्स असेल तर ह्या एका उदाहरणातून ते सर्किट कसे सोडवायचे ते समजून घेऊया ह्या ठराविक सर्किटमध्ये एक 5 एंपियरचा इंडिपेंडेंट करंट सोर्स आणि 4 ओहम रेझिस्टन्सवर डिपेंडंट असलेला एक डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे आता आपल्याला काय करायचे आहे तर टर्मिनल ab च्या डाव्या बाजूचा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट काढावा लागेल त्यामुळे ह्या संपूर्ण सर्किटचा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट काढावा लागेल चला तर मग हे सोडवूया आधी आपल्याला थेवेनिन्स रेझिस्टन्स RThसाठी सोडवावे लागेल सर्वप्रथम आपल्याला इंडिपेंडन्स सोर्सेस सर्किटमधून काढावे लागतील या केसमध्ये हा करंट सोर्स आहे आपल्याला त्याला ओपन सर्किट करावे लागेल त्यामुळे रिझल्टंट सर्किट असे दिसेल आणि आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला टर्मिनल्स a आणि b यांच्यामध्ये 1V चा व्होल्टेज सोर्स v0जोडावा लागेल आणि त्यानंतर सर्किट सोडवावे लागेल या ठिकाणी 4 ओहम रेझिस्टन्स जवळचा करंट सोर्स आपण ओपन सर्किट केलेला आहे आणि अधिकचा व्होल्टेज सोर्स v01V टर्मिनल्स a b च्या एक्रॉस जोडलेला आहे त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे सुधारित सर्किट असेल आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे एनालिसिसचा वापर करू शकता त्यानुसार येथे 3 मेश आहेत आणि त्यातील करंट i1 i2आणि i3आहेत आता आपल्याला मेश एनालिसिस वापरून हे सर्किट सोडवावे लागेल तर आता लूप 1 मध्ये मेश इक्वेशन काय असेल इथे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स मायनसकडून प्लसकडे जात आहे त्यामुळे इक्वेशन पुढील प्रमाणे असेल 2vx2i1 i20⇒ vxi1 i2 आता ह्या ठराविक मेशकडे पाहिल्यास आपल्याला समजेल की 4 ओहम रेझिस्टन्सच्या ठिकाणी असलेला व्होल्टेज ड्रॉप 4 ओहम गुणिले करंट i2असेल करंटची दिशा व्होल्टेज पोलॅरिटी च्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे इक्वेशन पुढील प्रमाणे असेल 4i2vxi1 i2 येथे आपण हे सोपे करू शकता आणि आपल्याला i1 3i2 मिळेल आता आपल्याला पुढे काय करावे लागेल लूप 2 आणि 3 मध्ये आपल्याला KVL वापरावा लागेल त्यामुळे लूप 2 मध्ये काय होईल 4i22i2 i16i2 i30 लूप 3 साठी आपल्याला काय मिळेल 6i3 i22i310 आपण हे पुढे सोडवले तर आपल्याला i3 16 A मिळेल आपल्याला माहित आहे की i2 i3 आपण या सर्किटमध्ये पाहिले तर i0 करंट i3च्या विरुद्ध दिशेने आहे त्यामुळे i0 i316 A असे आपण म्हणू शकतो आता RTh काय असेल RTh1Vi06Ω आता आपल्याला vocकाढायचे आहे त्यासाठी आपण आधीच RTh काढला आता आपल्याला टर्मिनल a b च्या एक्रॉस व्होल्टेज काढावे लागेल आता सर्किटमध्ये आपण पुन्हा 5A इंडिपेंडेंट करंट सोर्स लावू आणि त्यानंतर ते सोडवू पुन्हा एकदा सर्किटमध्ये आपल्याकडे 3 मेश आहेत त्या म्हणजे i1 i2आणि i3 या तीनही मेशसाठी आपण मेश इक्वेशन्स लिहू आता हे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सरळ 5 एंपियर करंटi1 मिळेल कारण ह्याला हा इंडिपेंडेंट करंट सोर्स जोडलेला आहे आता पुढील मेशसाठी आपल्याला काय मिळेल 4i2 i12i2 i36i20 ⇒12i2 4i1 2i30 आता मेश 3 साठी काय मिळेल त्याबद्दल आपण बोलू 2vx2i3 i20 ⇒ vxi3 i2 आता आपल्याला करंट i15 ही व्हॅल्यु माहित आहे आणि 4i1 i2vx ही डिपेंडन्सी देखील माहित आहे त्यामुळे 4i1 i2vxi3 i2ही व्हॅल्यु वापरून आपण ही इक्वेशन्स सोडवू आता i15 आहे त्यामुळे i33i220 असे इक्वेशन होईल i2आणि i3यांच्या टर्म्समध्ये आणखी एक इक्वेशन मिळवण्यासाठी आपण i1वापरू त्यामुळे आपल्याला 12i2 2i320 मिळेल आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत ज्यात फक्त i2आणि i3 नाहीत ही दोन्ही इक्वेशन्स सोडवून शेवटी आपल्याला i2103 एंपियर ही व्हॅल्यु मिळेल आता Vthvoc6i220V आता आपण दुसरे उदाहरण पाहूया ह्या ठराविक सर्किटमध्ये कोणताही इंडिपेंडेंट व्होल्टेज किंवा करंट सोर्स नाही आणि आपल्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट काढायचा आहे या सर्किटमध्ये करंट सोर्स हा एक डिपेंडंट सोर्स आहे आता आपल्याला काय करावे लागेल सर्किटमध्ये आपण पाहू शकतो की 2 ओहम रेझिस्टन्स 4 ओहम रेझिस्टन्सच्या पॅरलल आहे आणि हे पॅरलल एकीकरण एका डिपेंडंट करंट सोर्सशी पॅरलल आहे सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्किटमध्ये कोणताही इंडिपेंडेंट सोर्स नसल्यामुळे या सर्किटला आपल्याला बाहेरून उत्तेजित करावे लागणार आहे याचा अर्थ काय थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट काढायचा असल्यामुळे सर्किटला बाहेरून उत्तेजित करण्यासाठी आपल्याला टर्मिनल a आणि b च्या एक्रॉस व्होल्टेज किंवा करंट सोर्स वापरावा लागेल ह्या सर्किटमध्ये कोणताही इंडिपेंडेंट सोर्स नसल्यामुळे आपल्याला थेवेनिन्स व्होल्टेज काढण्याची आवश्यकता नाही ही दुसरी गोष्ट आपल्याला लक्ष्यात घ्यावी लागेल कारण जर आपण या आकृतीत पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हा करंट सोर्स 2 ओहम रेझिस्टन्समधुन वाहणाऱ्या करंटवर अवलंबून आहे कोणत्याही सर्किटला उत्तेजित करण्यासाठी एक्स्टर्नल सोर्स लागतो याचा अर्थ असा की जर एक्स्टर्नल सोर्स शिवाय टर्मिनल्स a आणि b ओपन सर्किट असतील आणि आपल्याला त्यांच्या एक्रॉस ओपन सर्किट व्होल्टेज काढायचे असेल तर ते नेहमी शून्य असेल कारण सर्किटला वीज पुरवठा करणारा कोणताही इंडिपेंडेंट सोर्स तिथे नाही त्यामुळे या ठिकाणी VThकॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही असे आपण म्हणू शकतो त्यामुळे आपल्याला येथे केवळ थेवेनिन्स रेझिस्टन्सची व्हॅल्यु काढावी लागेल त्यामुळे एकतर 1V व्होल्टेज सोर्स किंवा 1A करंट सोर्स असा साधा दृष्टिकोन असू शकतो तर आता आपण एक करंट सोर्स देऊ आणि सर्किट सोडवण्याचा प्रयत्न करू ह्या ठराविक सर्किटमध्ये दोन्ही रेझिस्टन्स पॅरलल आहेत आणि सर्किटमध्ये एकच नोड आहे त्यामुळे टर्मिनल्स a b च्या एक्रॉस असलेले व्होल्टेज म्हणजे या दोन्ही रेझिस्टन्सच्या एक्रॉसचे व्होल्टेज आहे या ठराविक सर्किटमध्ये किरचॉफ करंट लॉ वापरणे सोपे आहे त्यामुळे नोडल इक्वेशन च्या मदतीने आपण ते सोडवू i0ची व्हॅल्यु 1A घेऊन नोडल इक्वेशन वापरूया आता जर तुम्ही हा नोड पाहिला किंवा हा नोड किंवा हा नोड किंवा हा नोड पाहिला तर सगळे नोड सारख्याच क्षमतेचे आहेत त्यामुळे अखेरीस ते सर्व एकच नोड मानले जातील ह्या नोडला जर आपण किरचॉफ करंट लॉ वापरला तर पहिली गोष्ट म्हणजे या ठराविक नोडमधून बाहेर जाणारा करंट 2ixआहे दुसरा बाहेर जाणारा करंट 2ixआहे आणखी एक ह्या नोडमधून बाहेर जाणारा करंट v02आहे आणि आत येणारा करंट i0आहे 2ixv0 04v0 02 10 आता हे इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळेल आपल्याला v0आणि ixयांच्या टर्ममध्ये इक्वेशन मिळेल आता आपल्याकडे एकच इक्वेशन आणि दोन व्हेरिएबल असल्यामुळे समस्या निर्माण होईल हे सर्किट सोडवण्यासाठी त्यामुळे कमीत कमी आणखी एका इक्वेशनची आपल्याला गरज आहे आता हे दुसरे इक्वेशन आपल्याला कुठून मिळेल या सर्किट मधील डिपेंडंट करंट सोर्स 2ix आहे ह्या मर्यादेतून आपल्याला दुसरे इक्वेशन मिळेल आता जर आपण ix ची व्हॅल्यु पाहिली तर ती v02असेल करंटच्या नैसर्गिक दिशेच्या विरुद्ध दिशेने करंट ixआहे जर रेफरन्स पेक्षा v0व्होल्टेज हे उच्च असेल तर त्यामुळे ती v02 असेल तर आता आपण काय करू शकतो या इक्वेशनमध्ये आपल्याला सरळ v0ची व्हॅल्यु घालावी लागेल तर शेवटी या दोन व्हॅल्यु घेतल्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याकडे आता फक्त v0हा एकच अज्ञात असेल त्यामध्ये ix v02 ही व्हॅल्यु घेऊन आपण सहजपणे सोडवू शकाल आणि जेव्हा हे आपण सोडवाल तेव्हा आपल्याला v0 4V अशी व्हॅल्यु मिळेल आताv01RThअसल्यामुळे i01A असेल आणि थेवेनिन्स रेझिस्टन्स 4 ओहम असेल निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन नुसार याचा अर्थ असा होईल की सर्किट पॉवर देत आहे रेझिस्टन्स पॉवर देत नाही तर ही पॉवर कोण देईल नेटवर्कमध्ये असलेले डिपेंडंट सोर्स ही पॉवर देईल आता या उदाहरणांमध्ये आपण पाहिले की डिपेंडंट सोर्स आणि रेझिस्टर हे निगेटिव्ह रेझिस्टन्स सिम्युलेट करण्यासाठी कसे वापरले जातात त्यामुळे या प्रॉपर्टीज खूप आवश्यक आहेत कधीकधी सर्किटमध्ये निगेटिव्ह रेझिस्टन्स समाविष्ट करण्याची आवश्यकता असते हे आपल्याला अशाप्रकारच्या सर्किटच्या मदतीने होऊ शकेल आता जर आपण दुसरा दृष्टिकोन वापरून ही समस्या सोडवली तर आपल्याला सारखेच उत्तर मिळेल किंवा नाही हे आपण पाहूया आता आपल्याकडे 9 ओहम रेझिस्टन्स आणि 10V सोर्स टर्मिनलच्या एक्रॉस जोडलेले आहेत असे समजूया तर आता काय होईल जर थेवेनिन्स थिअरम नुसार सर्किट एनालाइज करायचे असेल तर आपण काय कराल आपण ह्या सर्किटमध्ये पाहू शकाल की एक करंट सोर्स एका 4 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल आहे आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता आणि करंट सोर्स आणि ह्या एका 4 ओहम रेझिस्टन्सच्या पॅरलल एकीकरणाला व्होल्टेज सोर्स आणि सीरिजमध्ये असलेला 4 ओहम रेझिस्टन्स अशा एकीकरणाने रिप्लेस करू शकता जे यापूर्वी पाहिले होते ते हेच सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तंत्र आहे ह्या केसमध्ये काय होईल हा डिपेंडंट करंट सोर्स असल्यामुळे ह्या व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यु देखील डिपेंडंट सोर्स अशी होईल व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यु 8ixअसेल आणि प्लस चिन्हाची दिशा ही पोलॅरिटी प्लस असुन करंटच्या दिशेनुसार असेल असे दाखवते त्यामुळे खालचे चिन्ह प्लस आहे आणि वरचे चिन्ह मायनस आहे तो 4 ओहम रेझिस्टन्स बरोबर सिरीजमध्ये असेल त्यामुळे हा ठराविक भाग आता व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या बरोबर सीरिजमध्ये असलेल्या 4 ओहम रेझिस्टन्स अशा एकीकरणामध्ये रूपांतरित झाला आहे त्यानंतर आपण 2 ओहम रेझिस्टन्स जोडा तो सर्किटचा भाग पुन्हा एकदा पॅरेलल असेल आणि हा टर्मिनल a b ला जोडलेला लोड कॉम्पोनंट आहे सुधारित सर्किट असे दिसेल यात इथे 2 मेश आहेत तर आपल्याला काय करावे लागेल त्या दोन्हींसाठी आपल्याला मेश इक्वेशन्स लिहावे लागतील ही दोन मेश इक्वेशन्स आहेत आणि आणखी एक ixसाठी अट आहे ती म्हणजे i2 i1 आता आपण जर ही तीन इक्वेशन्स सोडवली तर आपल्याला i13i2 मिळेल आणि लूप 2 मध्ये KVL वापरला तर i2 105 2A मिळेल i1हा 3i2असल्यामुळे सर्किटच्या मदतीने आपल्याला i2ची व्हॅल्यु मिळेल आणि यासाठी आपण जर लूप इक्वेशन लिहिले जे आपण मेश 2 च्या बाबतीत वापरले होते i1 ची व्हॅल्यु इथे लिहा हे सोडवल्यानंतर i2ची व्हॅल्यु आपल्याला 2 एंपियर मिळेल आपण इथे थेवेनिन्स थिअरम न वापरता हे ठराविक सर्किट जेव्हा सोडवाल तेव्हा आपल्याला हे सर्किट असे मिळेल आपल्याला माहित आहे की या दोन टर्मिनल्सच्या एक्रॉस कोणतेही थेवेनिन्स व्होल्टेज नसताना आपण थेवेनिन्स रेझिस्टन्स कॅल्क्युलेट केला अशा प्रकारे थेवेनिन्स व्होल्टेज नसताना जेव्हा आपण हे सर्किट सोडवले तेव्हा आपल्याला 4 ओहम रेझिस्टन्स थेवेनिन्स रेझिस्टन्स म्हणून मिळाला हे जे आपले मूळचे सर्किट होते त्याची डावी बाजू आपण टर्मिनल a b च्या एक्रॉस 4 ओहम रेझिस्टन्स हा थेवेनिन्स रेझिस्टन्सचा भाग म्हणून वापरू शकतो त्यामुळे थेवेनिन्स थिअरम गृहीत धरल्यावर आपले हे सर्किट सोपे झाले आणि या ठराविक लूपमध्ये 5 ओहम रेझिस्टन्स मिळाला आणि ह्या ठराविक सर्किटमध्ये जेव्हा आपण KVL चा वापर कराल तेव्हा 10V व्होल्टेज सोर्स जोडला जाईल आणि आपल्याला पुन्हा i 2A करंट मिळेल आपण ह्या दोन पद्धतींची तुलना करा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करून जेव्हा हे सर्किट एनालिसिस केले आणि त्यानंतर करंट i2ची व्हॅल्यु काढण्यासाठी मेश एनालिसिसचा उपयोग केला इथे आपण थेवेनिन्स थिअरम वापरला आणि तुलनेने सर्किट लवकर सोडवले तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण सर्किटमध्ये फक्त डिपेंडेंट व्होल्टेज आणि करंट सोर्सेस वापरले थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट कसा काढायचा ते पाहिले तसेच सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्सेस असताना सर्किट कसे सोडवायचे ते देखील पाहिले ह्या बरोबरच ह्या आठवड्यातील सेशन्स आपण संपवूया आपण या सेशनमध्ये सर्किटच्या विविध महत्वाच्या घटकांचा अभ्यास केला सुपरपोझिशन तसेच थेवेनिन्स थिअरम यांचा अभ्यास केला पुढील आठवड्यात आपण नॉर्टन थिअरम Norton's theorem पाहणार आहोत